मागील लेक्चरवरून पुढे जावू आपण नेटवर्कबाबत बोलत होतो आणि आता तुम्हाला कल्पना आली असेल कि कशा प्रकारे अल्प उद्दिपनानेदेखील ग्राहक क्षेत्रामध्ये वाढ होते तोपर्यंत मेंदूतील अनेक गोष्टी बदललेल्या असतील आणि ते प्रत्याभरण फीडबॅक वगैरे तर विस्तृपणे समजून घ्यायचे असेल तर हि कार्यात्मक चौकटीप्रमाणे आहे तिथे वेद्निक माहिती आहे उदा दृश्यश्राव्य मी तुम्हाला सांगितले होते कि हे ग्राहक आणि या चेतापेशी का भिन्न आहे कारण त्यांना वेगवेगळे उर्जा संक्रमण एनर्जी ट्रान्सफर घ्यायचे असते जसे कि स्पर्श श्रवण इ हे सेन्सरी बफर्स म्हणजे तुमची वेदनेन्द्रीये होत तर काय होते हि संवेद्निक स्मृती आहे जी तुम्ही पहिली तर अधोगामी ऐछिक अवधान हि कार्यात्मक चौकट आहे तिथे साठवण्यासाठी जागा म्हणजे स्टोरेज असते हि शाब्दिक उजळणी आहे इथे दृश्य अवकाशी स्केचपॅड असते तिथून पुढे केंद्रीय संस्करकाकडे जाते केंद्रीय संस्करक कृतींचे नियोजन कतो आणि त्यानुसार आउटपुट बाबत प्रतीक्रिया दिली जाते तर मेंदूमध्ये स्पर्शाच्या स्वरूपामध्ये यांत्रिकी उर्जा येते आणि शेवटी तुमचा मेंदू शेवटी विद्युतरासायनिक चक्रामध्ये उर्जेचे रुपांतर करतो तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या हालचाली म्हणजेच तुमचे उर्जा चक्र पूर्ण झाले आहे असे दर्शवतात मी तुम्हाला एक ढोबळ कल्पना देत आहे पण जर प्रतिक्रिया किंवा आउटपुट नसेल तर काय होते पण जेंव्हा जे येते ते विचारामध्ये जाते तेंव्हा काय होते तर हे यांत्रिकी उर्जेचे विद्युत रासायनिकमध्ये आणि पुन्हा यांत्रिकी ऊर्जेमध्ये रुपांतर हे रेषीय आहे पण यांत्रिकी विद्युत रासायनिक आणि विचार यांचे काय होते हा मोठा प्रश्न आहे का आपल्याला माहित नाही आता हा शब्द पहा विज्युअल स्पेशिअल स्केचपॅड जेंव्हा तुम्ही भाषा किंवा संभाषणाबद्दल बोलत असता तेंव्हा लक्षपूर्वक निरीक्षण करा मी तुम्हाला एखाद्या वस्तूचे नाव सांगतो जसे कि पेन तुम्ही पेनबद्दल मनात विचार करा तुम्हाला माहितच आहे इथे दोन प्रक्रिया घडत आहेत एक म्हणजे P E N असे तुमच्या मेंदूमध्ये नेहमीच तयार होते आणि जर तुम्ही पेन हा शब्द उच्चारत असाल तर तिथे मौखिक स्केचपॅड असते तर तिथे दृश्य विज्युअल स्केचपॅड आहे मी बोलत आहे मी म्हणालो बोलताना पण माझ्या मनाने ऑल्ररेडी बो ल त ना असे उच्चारले आहे तर मी जेंव्हा बोलतो तेंव्हा मौखिक आउटपुट जे एका प्रकारे ध्वनी ऑडिओ स्केचपॅड आहे पण त्याचबरोबर तिथे विज्युअल स्केचपॅडदेखील आहे जे कृतीशील बनते सर्वसामान्यपणे आपण संभाषणात इतके गुंतलेले असतो कि आपल्या ते लक्षातही येत नाही तुमच्या मनाकडून दोन गोष्टी एकाच वेळी केल्या जाणे कठीण आहे पण इथे अशा दोन गोष्टी घडत असतात जेंव्हा मी म्हणतो देअर T H E R E हे माझ्या मनात घडत आहे संभवत हि नेटवर्कची समस्या आहे जी वाचन अक्षमतेमध्ये होते अनेक वाचन अक्षमता असणारी बालके जे बोलतात ते लिहित असतात म्हणून जेंव्हा ते शिकत असतात तेंव्हा त्या अक्षराचा पॅटर्न तयार होत नाही आता हि स्पेलिंग कुठे असायला हवीत आता मी एका मिनिटाकरिता येथे थांबतो हे सगळे खूप चांगले रोजी वाटते पण ते तसे नाही आणि इथेच स्थितीगती पदार्थविज्ञान आणि या विषयात प्रवेश करतात आपल्याला माहित आहे कि खूप क्षेप घेतले जाते संस्करण संच सगळी माहिती घेते आणि वेगळी मिती तयार केली जाते हे सगळे ठीक आहे मात्र तिथे खूप साऱ्या प्रत्यक्षदृष्टी प्रमाणात अरेषीय प्रक्रिया घडत असतात अनेक लोकांनी मेंदूतील स्थितीगती प्रक्रियेवर विचार मांडले आहेत दोन्ही सूक्ष्मनालीकेच्या पातळीवर आणि उच्चतर पातळीवर उच्च पातळीवर समस्या अशी आहे कि काल श्रेणी हि मिलीसेकंदामध्ये आहे म्हणजेच 10 चा ऋण 3 घातांक स्थितीगती प्रक्रिया 10 च्या 12व्या 15व्या घातांकाला घडते तर 10 च्या 6व्या घातांकापासून ते 10 च्या 8व्या घातांकापर्यंत हि जी गॅप आहे ती आपल्याला समजत नाही तरीही ती खूप लोभस अशी प्रक्रिया आहे कारण जेव्हा उद्दीपक आत शिरते तेंव्हा या चेतापेशीं आहेत विलग माहिती घटक निष्कर्षन घेवून जातात आणि त्यामध्ये क्रॉस अनुबंध नसतात त्या फक्त नेटवर्कद्वारे जोडल्या गेल्या आहेत तर हि विलग माहित पुन्हा एकत्रित येते ज्याद्वारे एक प्रतिमा तयार होते हे कसे घडते हे एक आपल्याला माहित नाही म्हणजेच हे पूर्ण नेटवर्क गोष्टीचे स्पष्टीकरण देवू शकत नाही दुसरे म्हणजे जर निश्चित क्रमांक असेल प्रत्येक माहितीसाठी निश्चित थांबा असेल तर मेंदू नक्कीच लवकर संपृक्तीच्या अवस्थेला पोहोचेल आणि लवकरच बंद होईल जर तुम्ही मोजायला सुरुवात केली तरीही 14 15 20टक्के मेंदूचा वापर केला जातो तरीही तो अब्जावधी माहिती साठवू शकतो पण सैद्धांतिक दृष्ट्या तिसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे साहचर्यात्मक अध्ययानाची गोष्ट एकदा उद्दीपक आत गेले कि त्याने विशिष्ट स्मृती तयार केल्या जातात तेच उद्दीपक पुन्हा वेगळ्या पद्धतीने पुरविले जात नाही ते या बाबत स्पष्टता नाही तरीही ते तितकीच उर्जा उद्दीपित करते आणि चौथी गोष्ट म्हणजे उर्जा वाहून नेण्याचा वेग किमान मिलीसेकंदामध्ये असतो तर जसे कि मी तुम्हाला सांगितले कि अक्षतंतूमध्ये मिलीसेकंद 0 5 ते 120 मीटर साईजअसते यामुळे भौतिक गोष्टीचे स्पष्टीकरण मिळण्यास मदत होते तुम्ही पाहता आणि तुम्ही प्रतिक्रिया देता तुम्ही ऐकता आणि तुम्ही कृती करता पण तुमच्या विचारांचे काय जर मी तुम्हाला विचार कारायला सांगितले तर तुम्ही तुमचे डोळे बंद करता तुमची आजी गावाकडे बसली आहे याचा विचार करता पण जर मी तुम्हाला सांगितले कि तिच्या चेहेऱ्याद्वारे जे संदेश पोहोचले ते पाठवा तर त्यासाठी खूप वेळ लागेल प्रकाशाचा वेग विचार ते काय आहे जे विचार घेवून जाते हे स्थितीगती क्षेत्र आहे का आपल्याला माहित नाही खरच माहित नाही तर आपण बोलायला सुरुवात केल्यानंतर हि मोठी समस्या निर्माण होते खूप सारे पदार्थ विज्ञान पुढे आहे या नव्या पदार्थ विज्ञानातून स्थितीगतीबद्दल खूप काही पुढे आले आहे जेंव्हा आपण चेतापेशींच्या पातळीपासून वार्तनिक पातळीपर्यंत आपली समज वाढवत आहोत तेंव्हा हे प्रश्न निर्माण होवू लागले आहेत वार्तनिक पातळी हि तर काही नवी नाही यातूनच एक नवी शाखा स्थानांतरण चेताविज्ञान ट्रान्सनेशनल न्युरोसायन्स म्हणून पुढे येवू लागली आहे प्रयोगशाळेतील वर्तनाकडून प्रत्यक्ष वर्तनाकडे स्थानांतरण करणे ते हे सगळे जोडण्याचा प्रयत्न करत आहेत पण तरीही तिथे खूप मोठी दरी आहे कारण जसे मी तुम्हाला सांगितले कि अवघड समस्या आहे मेंदूचे वर्तन व यांतील संबंध याबाबत फक्त एक तुलनात्मक समांतरवाद आहे यात अनेक स्लाईड्स काहीशा अनावश्यक वाटतील पण त्या यात माहिती add करतील मी तुम्हाला चेतनी गोष्टीबद्दल सांगितले होते आता हे भीतीमध्ये अध्ययनाची भूमिका पहा तुम्ही खेकडा किंवा कोळीष्टक पाहता आणि त्याची प्रतिमा तुमच्या डोळ्यातून पुढे जाते हि प्रतिमा वेद्निक बह्युकातून जाते तिथे एक भाग आहे ज्याला अॅमिकडाला असे म्हणतात हा भाग भीती किंवा धोका या घटकांमुळे नेहमी उद्दीपित होतो तर हि संपूर्ण प्रतिमा आहे अनुकंपी आणि पराणूकपी चेतासंस्थेद्वारे इथे भावनिक वर्तन निर्माण होते इथे घाम नियंत्रित करणारे स्वायत्त वर्तन घडते डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारतात पोटात खूप घडामोडी होतात घाम येतो शरीर थरथर कापू लागते तिथे संप्रेरकांची प्रतिक्रिया घडते कॅार्टीजोल किंवा ताण संप्रेरकामधे वाढ होते मेंदूतील हालचाली अधश्चेतक चेतक वेद्नेन्द्रीय हे सर्व अॅकटीवेट होतात तर एक साधी प्रतिक्रिया कि एखादे धोकादायक उद्दीपक जसे कि तुमच्याजवळ खेकडा येत आहे यामुळे केवळ दृश्य प्रतिमा निर्माण होत नाही तर त्याच बरोबर तुमचा अॅमिकडाला जागरूक होतो तो प्रतिक्रियेसाठी तयार होतो तुमची संप्रेरके तुमचे भावनिक वर्तन आणि हे भावनिक वर्तन काय आहे तर तुम्ही भावनांच्या मानसशास्त्रीय सिद्धांतामध्ये ऐकलेच असेल असे प्रतिकार किंवा पलायन वर्तन निर्माण होते जेम्स लँगच्या सिंगर कॅनन बार्डच्या सिद्धांत असे विविध सिद्धांत मांडले या विषयावर गेले आहेत ज्यामध्ये जेंव्हा भावनेचा प्रश्न उद्भवतो तेंव्हा तुम्हाला शारीरिक वेदन प्रथम जाणवते आणि नंतर भावनांचा अनुभव येतो कि तुम्ही प्रथम भावना अनुभवतां आणि नंतर शारीरिक वेदन प्रथम जाणवते आणि भीती नामक काहीही नसते तो केवळ तुमचा विचार आहे हे आणि असे अनेक विचार मांडले गेले आणि यात वादाचा विषय असा आहे कि शारीरिक बदल होतात म्हणून तुम्ही भावना अनुभवता आणि तुम्ही त्याचे बोधनिक मूल्यमापन करता त्यामुळे तुम्हाला भावनिक अनुभव येतो का हे कोडे अजूनही सुटले नाही तर हे साहचार्यात्मक अध्ययन आहे जसे कि हॅापफिल्ड आणि हेब यांनी मांडले आहे तुम्ही डोळे मिचकावता तर तुम्ही का डोळे मिचकावता कारण उद्दीपक आत जाते आणि ते अशा प्रकारे जाते तर हे उद्दीपक आहे जे अभिसंधित होते पावलोवने मांडलेले प्रसिद्ध सह्चार्यात्मक अध्ययन कुत्रा घंटेच्या आवाजालादेखील लाळ उत्पादन करतो हे सह्चार्यात्मक आहे जी अनेक वर्तनवादी मांडतात अशी हि एक फ्लिप आहे जी लोकांना मिळते पपेझ सर्किटरी यामध्ये हे एक मंडल आहे इथे निओकॅार्टेक्स आहे जिथे उच्च स्तरीय विचार होतो मेखलित संवलि चेतक केंद्रक चेतक अधश्चेतक असे हे मंडल आहे जिथे हे भावनिक फायरींग चालते आणि हेच आहे जिथे अध्ययन सुद्धा घडते पपेझ मंडल जर खराब झाले तर तुमचे तात्कालिक अध्ययन आणि भावनिक अध्ययन सुरु राहते म्हणजे प्रत्येक वेळी अध्ययन नेहमी खूप विचारांतून घडत नाही तर तुमचे बरेच विचार जे जे तुमच्या नेटवर्कमध्ये चालू असते तर त्यादेखील भावनेचा रंग असतो तर मेखलित संवलि अश्वमीन या ठिकाणी अध्ययन होते इथेच अनुक्षेपण पुन्हा पुन्हा होणारे फायरिंग यां सगळया गोष्टींमुळे स्थिर स्वरूपातील अध्ययन होते पण त्याला नेहमीच भावनिक अभिव्यक्तीचा रंग असतो भावनिक रंग आणि त्याचमुळे हे किनारी भावनिक मंडल आहे तुम्हाला आठवते मी सुरुवातीला फिनीज गेजबद्दल बोललो होतो त्याचे व्यक्तित्व कसे बदलले तर आपल्याला अजूनही सापडेल सगळा वाद कशावर आहे तर हा मेंदूचा खोल भाग पूर्णत जबाबदार आहे आणि या उच्च विचारी मेंदूला भावनांचा रंग नाही आणि असे का नाही तर कारण जेंव्हा व्यक्तीला अशा रॉडमुळे अपघात झाला तो रॉड मेंदूतून आरपार गेला तेंव्हा त्याने लैंगिक आणि सामाजिक वर्तनामध्ये बदल दर्शवायला सुरुवात केली यापैकी बरेच बदल हे बोधनिक नव्हते आणि जी दुखापत झाली होती ती अग्रखंडामध्ये होती आणि हेच अनेक अवसाद असणाऱ्या व्यक्तींचे लक्षण आहे त्यांच्या एमआरआय आणि इइजी मध्ये काही बदल आढळतात नेत्रगुहा ललाट बाह्यक या भागाची निम्न कार्यात्मकता याचा भावनांवर परिणाम होतो तर हा विचार कि भावनिक विचार हा आत खोलवर आहे आणि विचारी मेंदू बाह्यांग मेंदू हा निर्णय घेतो अमूर्त निंर्णयन करतो आणि हा भावनेमध्ये सहभागी नसतो हे नेहमीच खरे असेल असे नाही तिथे निम्न कृती करणारा नेत्रगुहा ललाट बाह्यक असते आणि ते भावनांवर परिणाम करते आपल्याला हे कसे माहित आहे ज्या व्यक्तींच्या मेंदूला दुखापत झाली आहे त्यांच्यामध्ये झालेल्या बदलामुळे हे माहित होते आणि उंदरांचा अभ्यास करून मी तुम्हाला हे सांगितले आहे तर श्राव्य बाह्यक श्राव्य चेतक मध्यमी पूर्वललाटखंड बाह्यक अश्वमीन आणि हा अमिकडाला आणि तुम्हाला माहित आहे कि भयानक परिस्थितीमध्ये तुम्ही गोठता तुमचा रक्तदाब बदलतो तुमची ताण संप्रेरके बदलतात आणि दचकण्याचा प्रतीक्षेप समजा तुम्ही अंधारातून जात आहात आणि अचानक कोणी आले किंवा कोणीतरी बसले आहे आणि त्याला तुम्ही अचानक स्पर्श केलात तर अशा प्रकारचा प्रतीक्षेप नवजातामध्ये असतो आपण जर अचानक स्पर्श केला तर ते लगेच असे करतात आणि हा दचकण्याचा प्रतीक्षेप आहे हा आदिम प्रतीक्षेप आहे त्यापैकी एक म्हणजे मुष्टी प्रतीक्षेप आणि तुम्ही त्यांच्या तोंडात जवळ काही नेले तर ते चोखण्याचा प्रतीक्षेप दर्शवितात हे सारे प्रतीक्षेप मेंदू परिपक्व झाल्यानंतर निघून जातात सर्वसामान्य हा प्रतीक्षेप नसतो मात्र भीतीदायक परिस्थितीमध्ये तुम्ही पुन्हा दचकण्याचा प्रतीक्षेप दर्शविता स्मृतीलोपामध्ये वृद्ध व्यक्तींबाबत जेंव्हा त्यांचा मेंदू आक्रसू लागतो अनेक ललाट गोष्टी बाहेर येतात जसे कि संवेदन सातत्य बाहेर येते तुम्ही एक प्रश्न विचारता आणि ते काहीतरी बोलतील तुम्ही विचाराल तुम्ही काय अन्न घेतले तुम्ही कुठे गेला होता तर ते अन्न अन्न अन्न असेच म्हणत राहतील का कारण जेंव्हा मेंदू जेंव्हा उत्क्रांत होत होता तेंव्हा तो अध्ययनासाठी पुन्हा पुन्हा फायरिंग करत होता तुम्हाला माहित आहे कि अनेक लोक म्हणतात कि हि मुले ऐकत नाहीत आम्ही त्यांना करू नका सांगतो पण ते पुन्हा पुन्हा हे करत राहतात ते नाही करत त्यांचा मेंदू हे पुन्हा पुन्हा करत आहे कारण त्यांना हि कृती आनंददायी वाटते ती कृती मेंदूला अध्ययनासाठी पुन्हा पुन्हा करावी लागते आणि त्यामुळे ते भरीव ज्ञान मेंदूमध्ये एकत्रित होते त्यामुळे पुढील वेळी ते अडखळणार नाहीत तेच मी तुम्हाला स्मृतीलोपाबाबत सांगत होतो हा अल्झायमर आहे हा आक्रसलेला मेंदू आहे आणि जसे कि मी तुम्हाला सांगितले होते कि मेंदू 16 17 वर्षापर्यंत वाढतो आणि त्यानंतर छाटणी सुरु होते आणि त्यानंतर काही लोकांच्याबाबत तो आयुष्यात खूपच लवकर आक्रसायला लागतो हि प्रक्रिया खूप जलद असते तुमच्या लक्षात असेल कि मी तुम्हाला सांगितले कि 4 ते 7 हर्ट्झच्या दरम्यान हि प्रक्रिया सुरु होते त्यामुळे असे घडते तर समजा तुम्ही ही अक्षरे घेतली आणि शंकू पेशीमध्ये साठवलेल्या या अक्षरांच्या स्मृती संकलितपणे फायर करतात एक अक्षर प्रत्येक गॅमा सायकलला 30 40 हर्ट्झला उजाळा देतात या साधारणपणे 4 ते 7 हर्ट्झ आहेत बघा 4 ते 7 हर्ट्झ अंदाजे बरोबर 123456712345 त्यामुळे 7 गोष्टींचे प्रत्येक संच एकत्रित आहेत त्यामुळे प्रत्येक गामा सायकल हि अनकोडींगचा प्रकार आहे पहा जे पुढे जात आहे ते पेशीद्वारे प्रतिक्रिया देतात या अश्वमीनमधील शंकूपेशींना प्रतिक्रिया देतात प्रत्येक वेळी ते पुनरावहन करतात ते फायरिंग करत राहतात तर हे गॅमा आणि थिटा यांच्या दोलनाचे मिश्रण आहे तर हे प्रारूप कसे काम करत असेल याचे हे प्रतिनिधित्व आहे जसे कि पहा स्मृती संचाचा आकार वाढला तर आलेखन कृतीमधील प्रतिक्रिया काळ वाढतो म्हणून जर 1 किंवा दोन शब्द असतील तर ते तुम्ही जलद ओळखू शकता कारण स्मृती संचाचा आकार वाढतो एका अक्षराला दिली जाणारा प्रतिक्रिया काळ वाढतो कारण एक अक्षर ओळखण्यासाठी मेंदू संपूर्ण संचाचे आलेखन करत असेल अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जी मानसशास्त्राच्या साहित्यामध्ये मांडलेली आहे ती म्हणजे मेंदू 4 ते 7 उद्दीपकसमूहामध्ये किंवा 7 उद्दीपक समूहामध्ये स्मृती साठवतो तर प्रत्येक स्पाईक एका अक्षरानुसार असेल किंवा त्या स्मृतीच्या एका घटकानुसार असेल का तर पुढे जात असताना जे फक्त विद्युत कृती बदल नाही तर पुन्हा रासायनिक स्विचिंग देखील तिथे येते तिथे दीर्घकालीन विभव आहे आणि दीर्घकालीन ऱ्हास आहे क्षमतावृद्धीमुळे चेतासंधी निर्मिती होते आणि त्यामुळे दीर्घकालीन स्मृतीसाठ्याची शक्यता वाढविते इथे ऱ्हास संचाला अवरोध केला जातो आणि या गोष्टीचे विलोपन होते आणि याकरिता N M D A आणि A M P A या ग्राहकपेशीद्वारे ग्लुटामेट हे जैवरसायन याकरिता जबाबदार धरले जाते हे अश्वमीनमध्ये सर्वाधिक उपस्थित असते हे अश्वमीनचे क्षेत्र आहे CA1 आणि इतर भाग आहेत तर ग्लुटामेटच्या मध्यस्थीने झालेले हेबिअन अध्ययन चेतासंधी पूर्व आणि उत्तर चेतासंधी यातील फायरिंग उत्तेजित करते दीर्घकालीन क्षमतावृद्धी म्हणजे कॅल्शियम ग्लुटामेट यामुळे चेतासंधीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे मंडल प्रतीक्षेपण होते आणि अशा प्रकारे दीर्घकालीन स्मृती स्थापित होतात हे अशा प्रकारे घडते ही LTP पूर्वी आणि नंतर चेतासंधीची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे अश्वमीन चेतापेशी कॅल्शिअम वृद्धी दर्शवितात तसेच स्पाईनसुद्धा दुप्पट झालेले दिसते तर हे दीर्घकालीन क्षमतावृद्धीपूर्वी आहे आणि हे त्यानंतर आहे तर इथे पहा कि आकारामध्ये नक्कीच बदल झाला आहे एकदा हे झाले म्हणजे झाले तिथे दीर्घकालीन स्मृती आहेत इथे चेतासंधी बदल आहेत जे अध्ययनापूर्वी स्मृतीला आधार देतात इथे पहा अक्षतंतू अंतिमस्थान त्यानंतर शिखतंतू स्पाईन तर चेतासंधीमधील बदल म्हणजे नक्की काय होते आहे तर शिखातंतू परस्परांना कशा प्रकारे जोडल्या जातात ते तुम्ही पहिले आहेच तर तिथे चेतासंधीपश्चात विभव post synaptic potential - PSP आहे तर पहा इथे रासायनिक स्त्राव निर्माण झाले आहेत तर अध्ययना नंतर काय होते तर जास्त रासायनिक स्त्राव निर्माण होतात अधिक वेदन आणि त्यानंतर अधिक रसायने आत येतात आणि त्यामुळे अधिक पूर्व आणि उत्तर चेतासंधी क्षेत्र निर्माण होते तर हे अध्ययनापूर्वी आहे या नव्या चेतासंधी निर्माण झाल्या आहेत कारण जास्त रासायनिक स्त्राव निर्माण झाले त्यामुळे त्यांच्या अध्यापनासाठी अधिक क्षेत्राची आवश्यकता आहे त्यामुळे अधिक क्षेत्राचा विकास होत जातो अशा प्रकारे चेतासंधीमध्ये बदल होतो तर मी तुम्हाला थिटा रिदमबद्दल सांगितले आहेच हे सर्व रसायनांमुळे मध्यस्थापित होते ग्लुटामेट आणि गॅबा जे अवरोधक चेतापारेषक आहे जर गॅबा किंवा ग्लुटामेटबरोबर कॅल्शिअम अधिक प्रमाणात कृतीशील बनले तर दीर्घकालीन अवसाद निर्माण होईल आणि ग्लुटामेटबरोबर कॅल्शिअम तर थिटा तुम्ही अश्वमीनच्या CA3 भागात हेबिअन गोष्टीद्वारे चेतासंधी निर्माण होतात तुम्ही कशा प्रकारे पुन्हा आठवता हे दर्शवितात CA1 मध्ये पुनरावहन होवू शकते कारण CA मध्ये फीडबॅक यंत्रणा असते इथे चाप बिंदू असतो किंवा स्मृतीची प्रत असते पण तुम्ही इथे जे पाहत आहात हे स्पाईक आहेत तर त्यामुळे मध्य कुंभ खंड म्हणजेच अश्वमीन आहे आणि पूर्वअग्रखंड जो विचार करणारा मेंदू आहे यामध्ये समन्वय निर्माण करते त्यामुळे या दोहोमधील प्रतिक्रिया 50मिलीसेकंदाला 120 मिलीसेकंदाला किंवा 100 ते 200 मिलीसेकंदाला पृनरावहनासाठी मदत करते आता जर तुम्ही हे वर्तनात रुपांतरीत केले तर कोणत्या स्वरूपातील स्मृती तुम्हाला दिसतात निर्देशनात्मक स्मृती आणि अनिर्देशनात्मक स्मृती निर्देशनात्मक स्मृती वैयक्तिक गोष्टी आयुष्यातील विविध घटना तुमच्या मेंदू यंत्रणेमध्ये समाविष्ट केलेला विविध गोष्टींचा अर्थ कृतीपर स्मृती या कौशल्य अध्ययन आहे ज्या मी तुम्हाला अनुमस्तिष्कामध्ये सांगितले कि हा तल गंडीकेमधील खोल भाग आहे त्यमुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात सहजात संस्करण आणि कारक हालचाली अशा अनेक गोष्ट या होतात तसेच प्रथमीकरण आणि अभिसंधान याबद्दल आपण बोललो आहोत आता जेंव्हा आपण दृश्य स्केचपॅड आणि श्राव्य स्केचपॅडबद्दल बोलत होतो तेंव्हा आपण जवळजवळ स्मृतीशी जोडले गेलो तर आता मोठा प्रश्न आहे कि विचार म्हणजे काय कृती तुम्हाला माहित आहे भाषा म्हणजे विचार क प्राणी विचार करतात का किंवा एखाद्या चित्रामध्ये आपण ज्याला विचार म्हणतो असे काही असू शकते का चित्रकार चित्र काढताना कसा विचार करतात संगीततज्ञ कसा विचार करतात जेंव्हा एखादा संगीत निर्माण करतो तेंव्हा त्याचे मन कशा प्रकारे संगीत तयार करत असेल याला विचार म्हणतात का किंवा ते वेगळे आहे संगीत विचारांपेक्षा वेगळे आहे चित्र विचारांपेक्षा वेगळे आहे कल्पना करणे विचारांपेक्षा दृश्य आहे किंवा ते फक्त विचारांचे मार्ग आहेत जसे कि मला माझ्या एका मित्राने सांगितले विचार म्हणजे आपल्याला माहित नाही आपण विचार मूर्त स्वरूपात दाखवू शकत नाही पण विचार तुमची मनस्थिती बदलवतात तर मुळात प्रश्न असा आहे कि हे जे किनारी क्षेत्र आहे जे भावना नियंत्रित करते मात्र ते विचार क्षेत्र नाही आपण फिनीज गेज बद्दल बोललो मी म्हणालो कि त्याच्या ललाट बाह्यकाला इजा झाली आणि त्यामध्ये लैंगिक वर्तन आणि भावनिक निम्नता वगैरे विकसित झाले म्हणून मेंदूच्या यां पार्श्व भागाला झालेली हानी हा पार्श्व भाग जो वेगळ्या व्यक्तित्वासाठी कारणीभूत असतो आणि जर मेंदूच्या अंतर्गत ललाट भागस इजा झाली तर वेगळे व्यक्तित्व निर्माण होते ज्याला मिथ्या समाजविघातक व्यक्तिमत्व म्हणतात तसेच मिथ्या अवसाद हे अवसादाप्रमाणे आहे अवसादामध्ये चयापचय प्रक्रिया आणि अग्रखंडामध्ये बदल होतो अवसाद हि खरच भावनिक विकृती आहे उन्मादामध्ये जर एखाद्याला प्रमास्तीश्क वाहिनीमध्ये अपघातामुळे आघात झाला तर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो जितका हा आघात अग्रखंडाच्या डावीकडे जास्त असतो तितक्या जास्त प्रमाणात अवसाद निर्माण होतो तर जर आघात डाव्या बाजूला झाला तर काय होते उजव्या बाजूपेक्षा डावी बाजू दाबली गेली किंवा उजव्या बाजूला आघात झाला डाव्या बाजूला असेल तर अवसाद निर्माण होतो कि उन्माद आपल्याला माहित नाही मग असे आहे का कि डाव्या बाजूला जर क्षती असेल तर अवसाद निर्माण होतो म्हणजे उजवी बाजू अतिक्रीयाशील आहे मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आहे परंतु ते जर उजव्या बाजूला घडले तर उन्माद निर्माण होतो आणि तुम्ही विस्थापित होता तर असे आहे का कि आपली उजवी बाजू डाव्या बाजूचे नियंत्रण करते तिथे अनोन्यसंबंध आहे का तर विचार आणि भावना हे अजूनही संशोधनाचे गूढ आहे ज्याचे आपल्याजवळ खरच उत्तर नाही तर आपल्याला माहित आहे कि हे आघात आहेत भावनेबद्दल आपण नंतर बोलू तर या स्मृतीच्या सिद्धांताबाबत भाषेचे स्थान काय आहे आणि कार्यकारी कृतीचे स्थान काय आहे तुम्हाला आठवते मी तुम्हाला ब्रोकाच्या वाचाघाताबद्दल बोललो होतो अग्र भागाला हानी होते हा कुंभ आहे आणि हे वहन वाचाघाताप्रमाणे आहे ते बोलू शकतात ते समजू शकतात मात्र त्याच वेळी ते कृती करून शकत नाहीत तर अवधानाबाबत ते अवधान कार्यरत स्मृती कल्पना गोळा करणे कल्पना सुचणे कल्पनांना अवरुद्ध करणे या बाबत ते एकीकृत आहे बाह्यांगाचे अतिरेकी कार्य हे अंतर्निरोधाबाबत आहे म्हणजेचे मेंदूची झालेली दुखापत तुम्हाला प्राण्याप्रमाणे बनविते तुम्ही हिंसात्मक बनता आणि क्लूव्हर ब्यूसी संलक्षण दिसतो ज्यामध्ये कुंभखंड द्विपार्श्व दुखापत झालेली असते ते खूपच खातात जे मिळेल ते घालतात लैंगिक कृतीशील बनतात काही व्यक्ती अपसामान्य नसतात ते promised असतात असंदमित असतात त्यांच्या अग्र नेटवर्कमध्ये समस्या असते त्यांच्या नेटवर्कमधील समस्या त्यांना योग्य कार्य करू देत नाही 1 तर ज्यां व्यक्तींना आपण समाजविघातक गुन्हेगार आक्रस्ताळे असे संबोधतो त्या अशा व्यक्ती आहेत का ज्यांचे नेटवर्क सदोष आहे तिथे धोका आहे खूप मोठा धोका आहे आपण जर असे सांगितले तर कायद्यातील कलमाचे काय होईल समाजाच्या नैतिक मूल्यांचे काय होईल नियंत्रणाचे काय होईल कारण सगळेच म्हणतील माझे नेटवर्क सदोष आहे मी अजूनही हरवलो नाही कोणी कोणतीही जबाबदारी घेणार नाही याच कारणामुळे आपण अजूनही नेटवर्कच्या पातळीवर कार्य करत नाही कारण प्राण्यासारखे किंवा मुलभूत प्रवृत्ती अशा मुलभूत नेटवर्कबाबत समाजाने आपल्याला काही अटी घातल्या आहेत ज्यामध्ये मूल्यसंस्था नैतिकता अपराधभाव यांचा समावेश होतो या अमूर्त गोष्टी नाहीत तर त्यां तुमच्या मुलभूत उच्च नेटवर्कमध्ये समाविष केल्या आहेत तर तुमच्या सहजप्रवृत्तीमय नेटवर्ककडून तुमच्या उच्च नेटवर्ककडे जे काही फेकले जाते तुमच्या भावना तुमची सुरक्षितता जाळे तुमचे सध्यस्थितीचे मूल्यमापन हे सर्व तुम्हाला सामाजिक दृष्ट्या काय करावे हे ठरवायला लावते कारण तुम्हाला समाजात टिकायचे असते तर या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात आपण कल्पना निर्माण करतो त्या गोळा करतो योजना करतो लक्ष्य ध्येय निश्चित करतो नियंत्रण ठेवतो आणि पुन्हा पुन्हा तपासून पाहतो आणि निश्चितच तात्पुरते आदेश देणे आणि जसे कि मी तुम्हाला सांगत होतो विनिरोधन जे तुम्हाला नेत्रगुहा ललाट बाह्यकामध्ये सापडते तर आता या संभाषणावर आपण थांबू या आणि मी तुम्हाला सांगितलेच आहे कि हे क्षणभर आहे त्यामुळे आपण इथे थांबू आणि पुन्हा जसे मी म्हणालो ब्रोकाचे क्षेत्र आणि वाचा हि देखील कारक कृती आहे इथे शब्द निर्माण केले जातात ते वाचा कारक क्षेत्रामध्ये संक्रमित केले जातात त्यानंतर उच्चारण यंत्रणेद्वारे ते बाहेर आणता तर हे नक्कीच अति सुलभीकरण आहे मी जेंव्हा तुम्हाला हे सांगतो तेंव्हा तिथे खूप काही घडत आते आपण आता इथे थांबू आणि कदाचित पुढच्या लेक्चरमध्ये आपण मेंदू कसे कार्य करतो ते बोलू या